तर आपण इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटिक सर्किटमधील तुलनांबद्दल बोललो होतो आणि आपण ज्या संबंधापासून सुरुवात केली होती ते हे आहे आपण प्रत्यक्षात म्हटले होते की हे मी कदाचित phi बाय A आहे असे म्हणू शकते म्हणून आपण phi बाय A असे लिहूया मी हे mu म्हणून लिहू शकते ज्यामधून आपण हे लिहिण्याला सक्षम आहोत म्हणूनच हे असे काहीतरी आहे ज्याला रीलक्टंस म्हणतात जे इलेक्ट्रिक सर्किटच्या बाबतीत प्रतिकार करण्यासारखे असते जर माझ्याकडे विद्युत सर्किट आहे जे व्होल्टेज स्त्रोत V द्वारे उत्साहित आहे माझ्याकडे करंट वाहून वाहणारे विद्युत सर्किट आहे ज्यामध्ये करंट कमी असेल तर रेसिस्टन्स जास्त असेल आणि रेसिस्टन्स कमी असेल तर करंट अधिक असेल मी येथे असे केले आहे की ज्यात मी काहीतरी चूक केली आहे विद्यार्थीः phi बाय Ni प्राध्यापक म्हणून मी हे म्हणू शकते हे रीलक्टंस आहे जर मी इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किटची तुलना केली तर मी एका बाजूला असे म्हटले पाहिजे की मला इलेक्ट्रिक सर्किट लिहायला द्या दुसर्या बाजूला मला चुंबकीय सर्किट लिहायला द्या जर मी असे म्हटले तर या विशिष्ट बाबतीत EMF असे होईल या बाबतीत ते MMF होणार आहे कंसात मी युनिट लिहिते हे व्होल्ट असेल हे अॅम्पीयर टर्न्स मध्ये असेल परंतु मी ते अँपिअर म्हणून लिहित आहे त्याचप्रमाणे मी येथे करंट लिहिते तर हे एम्पीयर मध्ये असेल आणि येथे हे फ्लक्स असेल जे Wb मध्ये असेल आता मी येथे प्रतिकार करणारा इंपेंडिंग घटक काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला तर ते येथे रीलक्टंस आहे हे वेबर असेल वेबर प्रति अँपिअर मी अॅम्पीयर टर्न प्रती वेबर हे रीलक्टंस म्हणून लिहिले पाहिजे मी टर्न काढत आहे कारण हे एक आयामहीन प्रमाण आहे आणि आपण चुंबकीय सर्किटच्या बाबतीत फ्लक्स घनतेबद्दल बोलत होतो हे विद्युतीय सर्किटच्या बाबतीत करंट घनतेशी संबंधित आहे जर मी येथे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता पहात आहे जेव्हा कि येथे कोणतेही संबंधित प्रमाण नाही जरी आपल्या वर्गमित्रांपैकी एकाने असे सांगितले की विद्युत क्षेत्र व्ही मीटर आहे म्हणून आपण ते समतुल्य प्रमाणात म्हणू शकू सतत आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्येच फक्त इलेक्ट्रिक फील्डबद्दलच बोलू शकतो आपण क्वचितच विद्युत प्रवाहबद्दल बोलतो जेव्हा आपण चुंबकीय सर्किटचा विचार करतो तेव्हा आपण विद्युतीय प्रवाहाच्या परिणामाचा बारकाईने अभ्यास करू उदाहरणार्थ आपण मागील वेळी जी आकृती घेतली होती तीच घेऊया तर असे म्हणूया की माझ्याकडे लहान एअर गॅपसह एक कोर आहे असे समजू की माझ्याकडे येथे जवळपास कॉइलची वाउंड आहे यास N टर्न्स आहेत आणि समजा मी त्यातून वाहणारा विद्युत प्रवाह I घेईन तर मी म्हणेन की या विशिष्ट प्रकरणात MMF म्हणून आम्ही मुळातच एक उदाहरण विचारात घेत आहोत म्हणून या MMF मध्ये N वेळा I असेल जर मी फ्लक्स स्थापन केला आहे काय ते पाहण्याचा प्रयत्न केला तर मी असे समजते की फ्लक्स स्थापित झाला आहे जर ते फेरोमॅग्नेटिक कोअर असेल तर ते कोरपर्यंत शक्य तितके मर्यादित ठेवणार आहे कारण आपण हवेकडे पाहिले तर त्यात फेरोमॅग्नेटिक कोअर इतकी परमियाबीलिटी नसते वास्तविक हवेची परमियाबीलिटी फेरोमॅग्नेटिक कोरच्या परमियाबीलिटीच्या तुलनेत जवळपास 4000 किंवा 3500 चे प्रमाण असेल म्हणूनच मी असे मानत आहे की जर यामधून काही प्रवाहित रेषा वाहून गेली असेल तर ती पूर्णपणे एकट्या फेरोमॅग्नेटिक कोरमध्येच मर्यादित होईल आणि प्रत्यक्षात मी संबोधित करणार आहे ते म्हणजे प्रवाह आता फ्लक्सद्वारे विभागलेला हा फ्लक्स MMF रिलक्टंस असणार आहे आता मी रिलक्टंस पहाण्याचा प्रयत्न केला तर माझ्याकडे एकट्या फेरोमॅग्नेटिक कोरसाठी थोडा रिलक्टंस आहे त्या ठिकाणावरून मला थोडासा रिलक्टंस मिळेल इथून फेरोमॅग्नेटिक कोरपर्यंत माझ्याकडे थोडासा रिलक्टंस असेल तसेच ह्या भागामध्ये थोडा रिलक्टंस असेल परंतु माझ्याकडे एअर गॅपसाठी काही आणखी एक रिलक्टंस आहे आणि सर्व शक्यतांमध्ये एअर गॅपची रिलक्टंस बाकीच्या गोष्टींच्या तुलनेत जास्त आहे मी हे इलेक्ट्रिक सर्किट काढण्याचा प्रयत्न केला तर मी एक MMF स्त्रोत असल्यासारखे दाखवेल जसे आपण EMF स्त्रोत कसे दाखवतो त्याचप्रमाणे मला एक MMF स्त्रोत दाखविणे आवश्यक आहे जे की Ni असेल आणि त्या नंतर मला कदाचित या भागाशी संबंधित असलेल्या भागाशी व त्याच्याशी संबंधित असलेला एक रेझिसटन्स आहे त्याला मी Rc असे लिहिते जे की कोरचे रिलक्टंस आहे त्याचप्रमाणे या भागाशी संबंधित असणारे रिलक्टंस मी घेणार आहे आणि त्याच्याशी संबंधित असणारी आणखी एक Rc म्हणून लिहिणार आहे कदाचित परिमाण थोड्या वेगळ्या असल्यास डॅश असेल म्हणून मी असे लिहित आहे आता माझ्याकडे या भागाशी संबंधित आणखी एक असू शकेल आणि या भागाशी संबंधित आणखी एक हे आहे उदाहरणार्थ आता आणखी एक रिलक्टंस आहे जे एअर गॅपशी संबंधित आहे ज्याला मी असे म्हणू शकते म्हणून मी सर्व रिलक्टंस एकसरी मांडणीत जोडले आहेत खरं सांगायचं झालं तर एअर गॅपमध्ये रिलक्टंस जास्त आहे मला फ्लक्स कमी होण्याची अपेक्षा होती परंतु जे घडणार आहे ते आहे सर्व शक्यतांमध्ये फ्लक्स लाइन्स येथे वाढवण्याचा प्रयत्न करतील ते मोठ्या क्रॉस सेक्शनल क्षेत्राचे क्षेत्र व्यापतात कारण दिलेल्या द्रव्यची फ्लक्स घनता निश्चित असते मी जास्तीत जास्त फ्लॅक्स घनतेविषयी बोलत आहे दिलेल्या द्रव्यासाठी जास्तीत जास्त फ्लक्स घनता विशिष्ट मूल्याद्वारे मर्यादित आहे म्हणून जर मी असे म्हटले की लोहासाठी ते 1 किंवा 1 2 सारखे आहे हवेसाठी ते त्यापेक्षा खूपच कमी असेल कदाचित 1 2 ला 3500 ने विभाजित केले असेल किंवा असे काहीतरी घडणार आहे म्हणून मला निश्चितपणे अधिक क्षेत्रास अनुमती द्यायची आहे त्याऐवजी ते मला परवानगी देत नाही मी असे म्हणेन की फ्लक्स लाइन्स आपोआप अधिक क्षेत्र घेईल जेणेकरून फ्लक्सची घनता जास्त होणार नाही आणि खरोखरच आमची धारणा आहे की फ्लक्सची घनता येथे आहे या बिंदूच्या फ्लक्स घनतेच्या समान आहे हे असण्याची गरज नाही विशेषत कारण हस्तक्षेप करणारी एअर गॅप तेथे आहे त्यातील काही प्रक्रियेत हरवू शकतात जेव्हा जेव्हा मध्यंतरी एअर गॅप आढळतो तेव्हा काय होते या विशिष्ट परिणामास फ्रिंगिंग इफेक्ट किंवा फ्रिंगिंग ऑफ मॅगनेटिक फील्ड असे म्हणतात प्रत्येक वेळी एअर गॅप असताना असे होते ज्यामुळे काही काळ फ्लक्स लाइन्स ओघळल्या जातील म्हणून जर मी येथे चुंबकीय क्षेत्राच्या लाइन्सकडे पाहिले तर मुळात त्यापैकी बरेच जण असेच वाहतील परंतु येथे ते फुगतील आणि नंतर ते स्वत पूर्ण करतील जेव्हा जेव्हा माझ्यामध्ये एअर गॅप असेल तेव्हा असेच चुंबकीय क्षेत्र लाइन्स आकारास येईल हे सर्व फिरणार्या मशीनमध्ये नेहमीच घडते तर मग कदाचित आपण DC मशिनपैकी एखादी मशीन आता बघूया मी DC मशीन घेतल्यास तेथे नेहमीच स्टेटर असेल आणि रोटर असेल DC मशीनच्या बाबतीत स्टेटर इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी रूपांतरण प्रक्रियेदरम्यान माध्यमांद्वारे कार्य करीत असलेल्या आवश्यकतेनुसार चुंबकत्व निर्माण करते तर आपण असे म्हणूया की ही माझ्या स्टेटरची बाह्य परिघ असेल माझ्याकडे येथे मुळात एक लोहचुंबक असणार आहे मी हे असेच दाखवित आहे आणि येथे आणखी एक चुंबक आहे

एक उत्तर ध्रुवाप्रमाणे कार्य करेल तर दुसरा दक्षिणेच्या ध्रुवाप्रमाणे काम करेल तर हे चुंबक आहे हा भाग मुळात लोखंडाचा बनलेला आहे सर्व छायांकित भाग लोखंडाचे बनलेले आहेत येथे माझ्याकडे उत्तर ध्रुव आहे हे उत्तर ध्रुव आहे आणि हे दक्षिण ध्रुव आहे साहजिकच माझ्याकडे कंडक्टरांचा समूह असावा जो आर्मेचर म्हणून ओळखला जातो जो मोटर असेल तर प्रत्यक्षात शक्तीचा अनुभव घेईल किंवा जनरेटर असल्यास त्यास व्युत्पन्न व्होल्टेज मिळेल त्या मध्ये बसले पाहिजे तर हे म्हणूया की हे माझे आर्मेचर आहे आणि मी बाह्य परिघावर कंडक्टर घेणार आहे तर अशा प्रकारे बाह्य परिघात मी सर्व कंडक्टर ठेवणार आहे तर हे कंडक्टर आहेत आता जेव्हा माझ्या फील्ड कॉइलमधून विद्युतप्रवाह वाहतो तेव्हा मी येथे फील्ड कॉइल दर्शवितो कदाचित हे येथे बसलेले फील्ड कॉइल असणार आहे आणि सध्याच्या फील्डमधून जात आहे हे संपूर्ण मशीन बोर्डमध्ये विस्तारत आहे हे लक्षात घेता हे एक सिलेंडर आहे ज्याचा मी क्रॉस सेक्शन दर्शवित आहे म्हणूनच मी मूलत हे मॅग्नेटिझम तयार करणार आहे उत्तर ध्रुव आणि दक्षिणी ध्रुव चुंबकत्व निर्माण करेल आणि जर मी पूर्ण चुंबकीय मार्ग पाहिला तर कदाचित माझ्याकडे MMF मध्ये किती वारंवार वळण असतील यांचा समावेश आहे येथे आहे येथे M ची काही विशिष्ट टर्न्स देखील असतील आणि काही करंट I यामधून वाहणार आहेत तोच विद्युतप्रवाह I बहुधा यामधून देखील वाहणार आहे म्हणून मी सर्व संभाव्यतेत आहे या प्रकरणात MMF म्हणून मी दोन ध्रुव दर्शवित आहे त्यापैकी प्रत्येकामध्ये N क्रमांकाची संख्या आहे आणि त्या दोन्हीमध्ये एक सामान्य करंट i आहे मी जर त्यांना मालिकेत जोडले असेल तर हे MMF असेल आता जेव्हा मी चुंबकीय मार्गाकडे पाहतो बहुधा असेच चालले आहे आणि मग आपला मार्ग अशा प्रकारे पूर्ण करेल चुंबकीय क्षेत्राची लाइन अशीच असते त्याचप्रकारे डाउनसाइडपासून घडत असलेल्या समान गोष्टीबद्दलही मी विचार करू शकते तर हे असेच होणार आहे आणि हे असेच वाहणार आहे हे असेच होणार आहे म्हणून मी हे चुंबकीय सर्किट काहीसे असे दर्शवू शकते मी येथे एक स्त्रोत असल्यासारखे दर्शवू शकतो येथे एक आणखी स्त्रोत आहे मी या बद्दल अधिक व उणे असे म्हणू शकतो त्याचप्रमाणे माझ्याकडे हे अधिक व वजा असे आहे हे दोघे मिळून एकूण चुंबकत्व किंवा चुंबकीय फ्लक्स याना हातभार लावतील ते एकमेकांचा विरोध करीत नाहीत तर एकमेकांना मदत करत आहेत म्हणून मी त्यांना अडिटीव म्हणून दर्शविले आहे आणि त्या दरम्यान मी बहुदा सर्व पोलबद्दल रिलक्टंस दर्शविला पाहिजे मग मला एअर गॅपवरील रिलक्टंस नंतर पुन्हा पोलची रिलक्टंस समाविष्ट करावी लागेल मला रोटरचे रिलक्टंस देखील समाविष्ट केले पाहिजे जर मी असे मानले की या संपूर्ण वस्तूसाठी हे उत्तर ध्रुवासाठी आहे तसेच रोटर अर्धा रोटर भाग ज्याला संबोधित करीत आहे तो असे आहे खरं तर माझ्याकडे सूचित करण्यासाठी जास्त प्रमाणात रेसिस्टंस असायला हवे होते उदाहरणार्थ उत्तर ध्रुवाबद्दल रिलक्टंस नंतर गॅपचे रिलक्टंस नंतर रोटर रिलक्टंस तर येथे माझ्याकडे कमी जास्त मिळू शकेल एक उत्तर ध्रुवशी संबंधित एक रेसीस्टंस मग गॅप रिलक्टंस असू शकते आणि रिलक्टंस नंतर आणखी एक गॅप रिलक्टंस आणखी एक दक्षिण ध्रुवासंबंधित रिलक्टंस आणि त्याशिवाय दक्षिण ध्रुवाशी संबंधित MMF ची सुद्धा तुम्हाला माहिती असावी तर ही एक Ni आहे आणि शेवटी माझ्याकडे आणखी एक रिलक्टंस आहे जो योक भागाशी संबंधित आहे ज्यात पोल योग्य ठिकाणी आहेत म्हणजे यांत्रिक शक्ती प्रदान करण्यासाठी आणि चुंबकीय क्षेत्रातील लाइन्स मार्ग प्रदान करण्यासाठी योकद्वारे परतीचा मार्ग प्रदान केला गेला आहे येथून परत जाण्याचा मार्ग आहे म्हणून ते योकद्वारे पुरवले आहे त्याचप्रमाणे वरच्या बाजूला मला आणखी एक R योक समाविष्ट करावे लागेल तर हे मला DC मशीनमध्ये तयार केलेल्या चुंबकीय सर्किटचे प्रतिनिधित्व दर्शविते आपण म्हणू शकतो की जर आपल्याला ह्याची गणना करायचा असेल तर हे अंदाजे आहे कारण आपण असे समजू शकतो की आपल्याकडे येथे क्रॉस सेक्शनल एरिया म्हणून जे काही आहे ते इथल्या क्रॉस सेक्शनल एरियासारखे होणार नाही परंतु आम्ही संपूर्ण गोष्ट खोडून काढणार् आहोत आणि उत्तर ध्रुवाची ही रिलक्टंस असल्याचे म्हटले आहे त्याचप्रमाणे दक्षिण ध्रुव आम्ही हे एकत्र आणणार आहोत म्हणून ही अचूक गणना नाही परंतु अभियांत्रिकी अंदाज म्हणून ते पुरेसे आहे हे फ्लक्स व्हॅल्यू म्हणून जे काही देईल ते आपल्याला जवळजवळ माहित असेलच की शेवटी आपण व्युत्पन्न व्होल्टेज म्हणून गणना करत आहोत आणि त्याप्रमाणे त्या फ्लक्स व्हॅल्यूजच्या आधारे आपण गणना करत आहोत त्यामुळे ते पुरेसे चांगले आहे तर हे समतुल्य चुंबकीय सर्किट कसे मिळवायचे ते सांगते इलेक्ट्रोमॅग्नेटिझममध्ये आणखी एक गोष्ट असल्याचे म्हटले आहे जी चुंबकीय सर्किटमध्ये लिकेज म्हणून ओळखली जाते जर माझ्याकडे ट्रान्सफॉर्मर असेल आणि मी ट्रान्सफॉर्मर कोरचे प्रतिनिधित्व करत आहे मी ट्रान्सफॉर्मरचे वळण काहीसे असे दर्शविते हे माझे प्राथमिक आहे आणि हे दुय्यम असेल तर मी असे म्हणते की मी येथे करंट i पंप करत आहे मी त्यास संबोधित करते कारण ते मूलत प्राथमिक करंट आहे मी हे प्राथमिक वायंडिंग म्हणून संबोधित करणार आहे म्हणून मी त्यास संबोधित करीत आहे समजा वायंडिंगची संख्या N1 आहे दुय्यम बाजूने जर मी ते ओपन सर्किटप्रमाणे ठेवले तर त्यात कोणताही करंट असणार नाही परंतु जर मी लोड जोडला तर त्याद्वारेही मला नक्कीच करंट मिळेल सर्वप्रथम आपण प्राथमिक विषयी चर्चा करू जर हा प्रवाह वाहत असेल तेव्हा कदाचित माझ्याकडे पॉसिटीव्ह हाल्फ सायकल असेल तेव्हा बहुधा माझ्याकडे फ्लक्स याप्रमाणे स्थापित केलेले असेल म्हणून मी प्रवाहाची दिशा कदाचित यासारखी दर्शवित आहे मी असे गृहीत धरत आहे की प्राथमिक वायंडिंग च्या उत्तेजनामुळे निर्माण झालेला सर्व फ्लक्स फक्त कोर मध्येच मर्यादित आहे हे माझे म्हणणे आहे परंतु जर आपण असे म्हटले आहे की तेथे काही 10000 चुंबकीय क्षेत्रीय लाइन्स तयार केल्या गेल्या आहेत जरी लोह कोरच्या रिलक्टन्सबद्दल हवेच्या अंतराच्या रिलक्टंसचे प्रमाण 4000 आहे तरीही माझ्याकडे अद्याप कमीतकमी 2 3 लाइन्स असतील ज्या हवेच्या अंतराच्या मार्गाचे अनुसरण करत आणि निसटून जात असतील मी मूलत लोहाच्या कोरपर्यंत मर्यादित लाइन्सची संख्या आणि हवेच्या अंतरातून येणाऱ्या लाइन्स संख्या यांचे प्रमाण पाहतो आहे हे अंदाजे ४००० आहे जर मी म्हणालो की संपूर्ण १०००० लाइन्स तेथे वाहून गेल्या आहेत तर किमान २ किंवा ३ वायू अंतराच्या मार्गावर नक्कीच जाऊ शकतात जर मी असे म्हटले की हे बहुतेक फ्लक्स लाईन्स पथ आहेत तर काही प्रवाह ओळी नक्कीच या माध्यमातून जाऊ शकतात म्हणून मी असे दर्शवित आहे की ते बाहेर येऊ शकते आणि नंतर असेच जाऊ शकते ही फ्लक्स लाइन आहे जी हवेच्या अंतरातून जात आहे त्याच मार्गाने ती दुसर्या बाजूने देखील जाऊ शकते तर या हवेच्या अंतरातील प्रवाह ओळी आहेत या हवेच्या अंतरातील प्रवाह ओळी आहेत कृपया लक्षात घ्या की या फ्लक्स लाईन्स दुय्यम वायंडिंग सोबत अजिबात दुवा साधत नाहीत हे केवळ स्वतचे प्राथमिकसह जोडले जात आहेत तर ते दुय्यम वायंडिंगशी दुवा साधणार नाही मूलभूतपणे दुय्यम वळण मध्ये प्रेरित व्होल्टेज फ्लक्स जोडण्यामुळे आहे प्राथमिक प्रवाह दुय्यमशी जोडला जात आहे तरच माझ्याकडे प्रेरित EMF असेल बहुतेक फ्लक्सचा संबंध दुय्यमांशी असतो परंतु काही फ्लक्स लाईन्स कदाचित फारच कमी दुय्यमेशी जोडणार नाहीत त्यामुळे ते निरुपयोगी आहेत ते दुय्यम बाजूच्या व्होल्टेज उत्पादनासाठी खरोखर योगदान देत नाहीत म्हणून आपण याला गळती प्रवाह म्हणून संबोधू जेव्हा जेव्हा एखादी वस्तू दुसर्या सदस्याला जोडत नाही अशी काही गोष्ट असते तेव्हा गळती प्रवाह असतो आम्ही सामान्यत विद्युत यंत्राच्या दोन्ही सदस्यांना सामान्य प्रवाहात जोडले जाण्याची अपेक्षा करतो जर माझ्याकडे स्टेटर असेल आणि जर माझ्याकडे रोटर असेल तर त्या दोघांना एकमेकांशी जोडले पाहिजे तरच व्होल्टेज उत्पादनासंदर्भात आणि त्यापेक्षा अधिक चांगले समजेल या विशिष्ट प्रकरणात जे दुसर्या सदस्याशी जोडत नाही आम्ही त्याला गळती प्रवाह म्हणून म्हणतो दुय्यम वायंडिंग बाबतीत देखील समान गोष्ट चांगली आहे माझ्याकडे कदाचित असा फ्लक्स असेल आणि तो स्वतला यासारखेच जोडू शकेल तर माझ्याकडे आवश्यकपणे दुय्यम वायंडिंगसाठी देखील गळती फ्लक्स असेल कृपया लक्षात घ्या की मी अशा प्रकारे फ्लक्स लाइनची दिशा दर्शविली आहे याचा अर्थ येथे काय येत आहे ते वरच्या दिशेने जाईल परंतु प्राइमरीकडून जे खाली येत आहे ते त्याच लिंबच्या दिशेने आहे मला समजण्याची आशा आहे कारण मी मूलभूतपणे या दिशेने प्राथमिक प्रवाह दर्शवित आहे तर ते खाली जाईल म्हणून प्राथमिक आणि दुय्यम प्रवाह स्पष्टपणे एकमेकांना विरोध करतील लेन्झचा कायदा ते एकमेकांना मदत करू शकत नाहीत जर ते एकमेकांना मदत करत असतील तर प्रवाह खरोखर अनंताकडे गेला असता त्यामुळे त्यांना एकमेकांना विरोध करावा लागतो जेव्हा आम्ही ट्रान्सफॉर्मरबद्दल अधिक तपशीलात बोलतो तेव्हा आम्ही याबद्दल नक्कीच बोलू म्हणून आम्ही प्रत्येक वेळी कोठेही मधल्या एअर गॅपवरील अंतर पाहणार आहोत आपल्याकडे मोठ्या प्रमाणात गळती होईल आम्हाला निश्चितच तळ येईल जर मला चुंबकीय सर्किट पॅरामीटर्सची अचूक गणना पाहिजे असेल तर या सर्व गोष्टी विचारात घ्याव्या लागतील तर फेरोमॅग्नेटिक कोर आणि हवेच्या अंतरासह चुंबकीय सर्किटच्या बाबतीत त्याद्वारे सध्या करंट असताना फेरोमॅग्नेटिक कोरच्या वर्तनाचे नेमके काय होते ते पाहूया तर आपण फेरोमॅग्नेटिक कोरची चुंबकीय वैशिष्ट्ये पाहण्याचा प्रयत्न करूया समजा मी लोखंडाचा एक नवीन नमुना घेणार आहे आणि आपण असे म्हणू शकतो की हा फक्त लोखंडाचा तुकडा आहे आणि मग मी येथे काही गुंडाळी घुमावणार आहे आणि मी यामधून माझे एक करंट I चालू करणार आहे आणि मी करंट वाढवित असताना मला मिळत असलेल्या फ्लक्सचे मूल्य काय आहे ते पाहणार आहे तर ही विशिष्ट स्थिती येथे चालू आहे त्या विरूद्ध चालू असलेल्या प्लक्सच्या रूपात जे काही आपल्याला मिळते त्या विद्युत यंत्राच्या भागाला मॅग्निटायझेशन वैशिष्ट्ये म्हणून ओळखले जाते जर आपण हे वास्तविकपणे रचले असेल तर आपल्याकडे हे काहीसे असेच असेल तर आपण असे म्हणूया की हे x अक्ष आहे आणि हे आहे y अक्ष म्हणून मूलत I x अक्षावर असणार आहे आणि माझ्याकडे y अक्षावर प्रवाह असेल सुरुवातीला मी असे म्हणू शकतो की जसजसे मी करंट वाढवितो तसतसा प्रवाह वाढतच राहतो परंतु एका विशिष्ट बिंदूच्या पलीकडे ही वाढ आपल्याला कमी जास्त प्रमाणात माहित होईल आणि ती जवळजवळ सपाट होईल जिथे तो सपाट होतो हा भाग मॅग्निटायझेशन वैशिष्ट्यांचा संतृप्त भाग म्हणून ओळखला जातो आणि जो प्रारंभिक भाग मला मिळाला आहे तो रेषात्मक भाग आहे म्हणून मी लोखंडाचा एक नवीन नमुना घेत आहे तो ० पासून सुरू होईल 0 करंटसाठी तेथे कोणताही प्रवाह असणार नाही आणि वाढत्या करंटसाठी तो वाढणार आहे आणि एकदा या लोहमुळे उद्भवणारा प्रवाह जास्तीत जास्त मूल्यापर्यंत पोहोचल्यानंतर मला तो संपृक्तता बिंदू म्हणून मिळेल आता मी कॉइलचे संबंधित ईंडक्टंस मोजण्याचा उपाय काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केल्यास मी एक गुंडाळी वाउंड केली आहे म्हणून मॅग्निटायझेशन वैशिष्ट्यांच्या या भागाशी संबंधित असलेला इंडक्टन्स काय आहे हे मला प्राप्त करायचे आहे आपण शेवटच्या वर्गात काय लिहिले ते पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न करूया आम्ही लिहू शकतो म्हणून मी सहज लिहू शकतो तर फ्लक्स आणि करंट हे एकमेकांशी थेट प्रमाणित असतात जे रेषात्मक भाग दर्शवितो मी जवळजवळ ईंडक्टंसला स्थिरता दर्शवितो तर जिथे संपृक्तता ला निर्देश येतिल तेव्हा ईंडक्टंस निश्चितपणे कमी होत आहे म्हणून जर मी अनुरुपपणे इंडक्शन्सचा प्लॉट रचण्याचा प्रयत्न केला तर मी हे प्लॉट केले पाहिजे जसे की येथे जवळजवळ स्थिर आहे आणि नंतर ते खाली येत आहे म्हणूनच इंडक्टन्स वेगवेगळे असेल म्हणून जर मी असे म्हणतो की मॅग्नेटिझेशनच्या वैशिष्ट्यांमधील काही भागांमध्ये phi आणि I थेट एकमेकांशी संबंधित नाही तर मी असे म्हणावे की phi बाय I साधारणपणे इंडक्टन्सचे प्रतिनिधित्व करीत आहे अर्थात मी N काढून टाकले आहे मी किती वळण घेतले आहेत हे अंदाजे इंडक्टन्सचे प्रतिनिधित्व करीत आहे हे लिहून आणि मी हे लिहू शकतो जसे मी N लिहितो तर मी म्हणतो की मी हे असे लिहू शकतो म्हणूनच मला असे वाटते की हे इंडक्टन्स हे स्थिर नसते आणि येथे नात्याचा भाग म्हणून येत नाही तर फेर्यूमॅग्नेटिक कोरच्या बाबतीत mu देखील स्थिर नसते मी जे काही बोलतोय चे मूल्य जे B आणि H एकत्रितपणे संबंधित आहे ते स्थिर असणार नाही जर मी हे विचारात घेतले तर चुंबकीय सर्किटमध्ये माझी फारशी सोपी गणना होणार नाही परंतु तुम्हाला हे माहित आहे की लोह मला दिलेल्या करंटसाठी अधिक चुंबकीय फ्लक्स देईल म्हणून आम्ही ते वापरण्यासाठी बांधील आहोत म्हणूनच या अधिक कारणास्तव ही अ रेखीय वर्तन चुंबकीयकरण वैशिष्ट्यामध्ये उतरते तेव्हा काय होते ते आपण देखील पहावे तर आपण फक्त चुंबकीयतेचा करंटचा रिंग सिद्धांत आठवूया तर मी खरंच लोखंडाचा तुकडा पहात आहे म्हणून जर मी लोखंडाचा तुकडा घेतला तर मी ते काही डोमेनमध्ये विभाजित करू शकतो प्रत्येकाची अंदाजे रुंदी सुमारे 0 1 मिलिमीटर असेल म्हणून मी हे सुमारे 0 1 मिलीमीटर रूंदीच्या अनेक डोमेनमध्ये विभाजित करू शकतो १ मिलिमीटर रुंदीच्या आत हे निश्चितपणे N अणूच्या संख्या आहेत आणि जर तुम्ही हे लोह अणू पाहिले तर त्यांच्या बाह्यतम कक्षामध्ये त्यांच्याकडे 4 इलेक्ट्रॉन आहेत आणि सर्व 4 इलेक्ट्रॉन जे काही कारणास्तव एकाच दिशेने फिरत आहेत असे दिसते म्हणून जर मी लोखंडी अणूकडे पाहिले तर सर्व 4 इलेक्ट्रॉन एका विशिष्ट दिशेने फिरतील आणि त्यांची अक्ष एकमेकांशी समांतर होत आहेत मला ते आवडो कि न आवडो हे लोहाच्या तुकड्यात सामान्यत विशिष्ट डोमेन किंवा अणूचे वर्तन असेच आहे आणि विशिष्ट डोमेनमधील सर्व अणूंना त्याच दिशेने इलेक्ट्रॉनच्या कताई ची अक्ष असल्याचे दिसते आहे ज्यामुळे जर मी यापैकी कोणत्याही छोट्या डोमेनकडे पाहिले तर त्या सर्वांमध्ये विशिष्ट प्रकारचे काही प्रकारचे स्पिनिंग चालू आहे इलेक्ट्रॉन स्पिनिंग हे विद्युत् प्रवाहासारखे असते कारण त्याद्वारे चुंबकत्व तयार होते आणि त्या प्रत्येकाने तयार केलेला चुंबकीय क्षण कदाचित किंवा एखाद्या विशिष्ट दिशेने येथे असल्यास या मार्गाने या मार्गाने असू शकते हे या मार्गाने असू शकते हे तळाशी असू शकते तर मला अनेक दिशानिर्देश मिळणार आहेत ज्या दिशेने हे सर्व चुंबकीय क्षण संरेखित केले आहेत आता जर मी लोखंडाचे नवीन नमुन्याकडे पाहिले तर ते सर्व यादृच्छिकपणे वेगवेगळ्या दिशानिर्देशांमध्ये सरळ रेषेत आहेत तर उपलब्ध निव्वळ चुंबकीय क्षण लोखंडाच्या नवीन नमुन्यात 0 आहे त्याचे काहीच मूल्य होणार नाही परंतु ज्या वेळेस मी करंट पास करतो त्या क्षणी कदाचित मी कॉइल भोवती गुंडाळी करेल आणि एखादा प्रवाह एका विशिष्ट दिशेने जातो ज्यामुळे बाह्य चुंबकीय क्षेत्र किंवा बाह्य चुंबकीय क्षेत्र कदाचित या दिशेने तयार केले जाते तर हे जे घडणार आहे तेच हे चुंबकीय क्षेत्र हे सर्व डोमेन त्याच्या स्वतच्या दिशेने एक एक करून संरेखित करण्याचा प्रयत्न करेल म्हणून मी हे पाहत आहे की चुंबकीय क्षेत्राची शक्ती हळूहळू वाढल्यामुळे जास्त आणि जास्त करंट असलेल्या बाह्य चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने जास्तीत जास्त डोमेन संरेखित केले जातील परंतु सर्व डोमेन संरेखित झाल्यानंतर तेथे पुढे सरळ रेष ठेवण्यासाठी जे काही शिल्लक आहे तेच नसेल तर ते संपृक्ततेपर्यंत पोहोचते म्हणून मी बाह्य चुंबकीय क्षेत्र कदाचित 1 बाय 3000 किंवा 1 बाय 4000 मूळ चुंबकीय क्षेत्राच्या लोहमुळे आहे म्हणून जर मी अंतर्गत चुंबकीय डोमेनमुळे तयार केलेल्या फ्लक्सकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर आजूबाजूच्या हवेच्या तुलनेत ते जास्त असेल हवा पूर्णपणे संतृप्तिद्वारे कधीच जात नाही तर ज्या चुंबकीय क्षेत्राची शक्ती तयार केली गेली आहे किंवा चुंबकीय क्षेत्र आपल्याला माहित आहे की हवेमध्ये तयार केलेला एकूण चुंबकीय प्रवाहाच्या तुलनेत लोहामध्ये अंतर्निहित असलेल्या डोमेनमुळे तयार केलेला फ्लक्स खूप कमी आहे म्हणून जेव्हा मी मॅग्निटायझेशनची वैशिष्ट्ये काढतो तेव्हा मला दोन भाग दाखवायचे आहेत जर मी खरोखर अचूक असेल तर एक हवेशी संबंधित असावा दुसरा भाग लोखंडाशी संबंधित असावा मला दोन गोष्टी दाखवाव्या लागतील म्हणजे ही प्रवाह आहे आणि करंट आहे हे लोहामुळे आहे आणि हे हवेमुळे आहे परंतु हवा जवळजवळ 1 बाय 3000 किंवा 4000 वेळा आहे म्हणून जर मी त्या दोघांना दर्शविले तर हे जवळजवळ x अक्षाशीच जुळेल बाकी जे काही शिल्लक आहे तेवढेच असेल जेव्हा जेव्हा माझ्याकडे लोह कोर असतो तेव्हा हे मूलत लोह कोरमध्ये संतृप्ति कारणीभूत ठरते म्हणूनच लोह कोरच्या भागात राहणाऱ्या डोमेनची स्थिती लक्षात न घेता मी फेरोमॅग्नेटिक सामग्रीची सतत प्रवेशक्षमता घेण्यास जात नाही हे अगदी स्पष्ट आहे आणि एकदा मी उलट केल्यावर मी करंट रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करतो असे समजू या की करंट 0 ते 10 अँपिअर पर्यंत वाढले आहे आता मी करंट कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि मला ते 0 अँपिअरमध्ये परत आणू इच्छित आहे आधीपासूनच संरेखित केलेले बरेच डोमेन त्यांच्या पदावरून परत येण्याचा प्रयत्न करणार नाहीत कारण आपण त्यांच्यावर काम करण्यापासून आधीच संरेखित केले आहे तर यापुढे त्यांना त्रास होणार नाही कारण अद्याप चुंबकीय क्षण त्याच दिशेने आहे बाह्य चुंबकीय प्रवाह त्याच दिशेने आहे जर मी प्रत्यक्षात 0 वर येऊन वजा 10 एम्पियरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला तर वैकल्पिक करंटमध्ये प्रत्येक चक्र दरम्यान हे घडते जर मला वजा 10 एम्पियर वर यायचे असेल तर आता मी पंप करत असलेला करंट हा बाह्य फ्लक्स तयार करेल जो निश्चितपणे उलट दिशेने आहे परंतु त्याला चुंबकीय डोमेनवर काही कार्य करावे लागेल आणि त्यास पुन्हा स्थापित करावे लागेल म्हणून जेव्हा आपण चुंबकीय क्षणावर काम करता तेव्हा आपण त्यांना त्यांच्या इच्छेच्या विरूद्ध चालविणे आवश्यक आहे म्हणून करंटचे सामर्थ्य तयार होण्यास थोडा वेळ लागेल आणि त्यानंतरच सर्व डोमेनची स्थिती उलट किंवा पूर्णपणे उलट होऊ शकते मी चुंबकीकरण वैशिष्ट्ये काढत असताना आपल्या वर्गातील एकाने नुकतेच विचारले की हेच 0 पासून का सुरू होत आहे हेच कारण आहे जर ते लोखंडाचे नवीन नमुना असेल तर कोणतेही डोमेन संरेखित किंवा वास्तविक केले गेले नाही म्हणूनच ते 0 पासून प्रारंभ झाले आणि ते संपृक्ततेच्या मूल्यापर्यंत पोहोचले यानंतर जेव्हा मी करंट कमी करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा ते हळूहळू स्वतला पुन्हा एकत्रित करतात जरी करंट 0 आहे तरीही माझ्याकडे अजूनही काही प्रमाणात मॅग्नेटिक फ्लक्स शिल्लक आहेत उर्वरित आहे म्हणूनच त्याला शेषप्रवाह म्हणून ओळखले जाते जे बाकी आहे तेच म्हणून हे अवशेष प्रवाह म्हणून ओळखले जाते आणि मग ते दुसर्या बाजूला संपृक्ततेपर्यंत पोहचते जेव्हा मी करंट मध्ये पुरेसा वाढ करतो तेव्हा मी त्यास वजा 10 एम्पीयर वरून 10 अँपिअर पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करीत असताना ते पुन्हा त्याच प्रकारच्या हालचालीतून जात आहे करंटच्या भिन्नतेच्या तुलनेत प्रवाहातील फरक नेहमीच मागे राहतात हे आपल्याला माहित आहे फ्लक्समधील फरक मागे सोडला जातो ज्याला लोहाच्या हिस्टरेसिस प्रॉपर्टी म्हणून ओळखले जाते हिस्टेरिसिस म्हणजे मागे राहणे म्हणजे प्रवाह प्रवाहातील भिन्नता सध्याच्या भिन्नतेच्या तुलनेत मागे राहते जेव्हा हे लोह कोरच्या भोवती कॉईलला दिले जाते तेव्हा जेव्हा साइनसॉइडल उत्तेजन किंवा AC उत्तेजनाचा कोणताही प्रकार असतो तेव्हा हे आवर्तन चक्र नंतर घडते तर ही विशिष्ट हिस्टरेसिस प्रॉपर्टी ही बर्याच पर्यायी करंट मशीन्समधील गळ्यातील वेदना आहे कारण हे सर्वप्रथम लिनिअॅरिटीचा नाश करेल जर मी सहजपणे असे समजण्याचा प्रयत्न केला की सुरुवातीच्या काळात फ्लक्स आणि करंट रेषीय आहेत तर ते कार्य करणार नाही तर रेषात्मकता गुणधर्म हरवली आहे जी बर्याच नॉनलीनिअर् वर्तनला जन्म देईल खासकरुन जर मला हे ट्रान्सफॉर्मर मोजण्यासाठी वापरायचे असेल तर समजा माझ्याकडे १००० अॅम्पीयर करंट आहे तुमच्याकडे फक्त १० अँपिअर इतकेच एक मीटर आहे इथे मी काय केले पाहिजे तर मी करंट ट्रान्सफॉर्मर वापरले जे 1000 अँपिअर ते 10 अँपिअर पर्यंत करंट खाली करतो मी असे समजू शकत नाही की जेव्हा मी मुख्य वायंडिंगवर 10 अँपिअरला येत असतो तेव्हा ते 100 इतकेच 10 चे विभाजन होणार नाही मी खरोखर त्यावर अवलंबून राहू शकत नाही कारण सर्व संभाव्यतेत हे रेषीय वर्तन नाही तर माझ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये किंवा इतर कोणत्याही फेरोमॅग्नेटिक कोरमध्ये नॉनलिनीयर वर्तन होत असल्याने मला एक मोठी समस्या होणार आहे म्हणून आपण हे सुरू ठेवू आणि मग ते येथून हळू हळू ट्रान्सफॉर्मर्सवर जातील